तर म्हणूनच व्होल्टेज ड्रॉप चे समीकरण हे अप्राक्समैट आहे इथेiAr1iBr1r2iCr1r2r3 आहे परंतु ही दुसरी टर्म आपण इथे गृहीत धरली नाही कारण सामान्यतः डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम मध्ये या r ची वैल्यू rx च्या रेशो पेक्षा नेहमीच जास्त असते त्याची वैल्यू ही नेहमी 1 पेक्षा जास्त असते तर ही वैल्यू कमी होती म्हणूनच आपण ती विचारात घेतली नाही परंतु याची अचूक गणना मी तुम्हाला नंतर दाखवेल आपण व्होल्टेजेस VA VBVCवापरुन ते तयार केले आहे जर तुम्हाला अप्राक्समैट व्होल्टेज ड्रॉप घ्यायचा असेल तर त्यासाठीचे सूत्र हे VDiAr1iBr1r2iCr1r2r3 असे असेल हे सर्व या डेरिवेशन मधून मिळाले आहे म्हणूनच प्रत्यक्षात ही जटिल टर्म खूपच लहान असल्यामुळे अप्राक्समैट मेथडमध्ये आपण ती वापरत नाही तर एकूण व्होल्टेज ड्रॉप 14 264 V आहे म्हणजेच डिस्ट्रीब्यूशन मध्ये तुम्हाला समजण्यासाठी आपण हे सर्व 240 V साठी घेत आहे तर ट्रांसफार्मरच्या सेकंडरी साईडच्या या पॉईंट चे व्होल्टेज 240 V आहे व्होल्टेज ड्रॉप 14 264 V आहे म्हणजे फिडरच्या या शेवटच्या टोकावर पॉईंट C वर व्होल्टेज 240 14 264 असेल तर म्हणजेच लाईनचा पर युनिट व्होल्टेज ड्रॉप 0 0594 असेल म्हणजेच ह्या फिडरच्या या शेवटच्या टोकावर पॉईंट C वर व्होल्टेज 240 14 264 असेल नंतर तुम्हाला रियल पॉवर कम्प्युट करायची आहे प्रत्येक लोडसाठी रियल पॉवर पर फेज PVI cos अशाप्रकारे मोजली जाऊ शकते तर आपण पॉवर इथे पर फेज मध्ये कम्प्युट करत आहोत तर PPAPBPCसाठी सर्व डेटा दिलेला आहे तो इथे वापरून आपल्याला PPAPBPC240×30×1

4 kW per phase मिळेल तर ही पॉवर अप्राक्समैट आहे कारण आपण सर्वीकडे व्होल्टेज 240 V घेत आहात परंतु प्रत्यक्षात प्रत्येक नोड वर व्होल्टेज हे अंदाजे 240 V असते परंतु आपण जर व्होल्टेज कॅल्क्युलेट केले तर प्रत्यक्षात ते भिन्न असेल त्याचप्रमाणे Q VI sinआहे म्हणजेQQAQBQC240×30×0240×20×0

389 kVAr per phaseआहे जर आपण लॉस दुर्लक्षित केले तर डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरच्या kVA आउटपुट साठी हा P आहे आणि हा Q आहे म्हणून SP2Q220 389222 457 kVAphase आहे म्हणूनच थ्री फेज साठी डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरचे kVA आउटपुट 322 37 kVA आहे म्हणून डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरच्या लोडचा पॉवर फॅक्टर PS20 422 4570 908 असेल तर आता ब्रांच लॉस कॅल्क्युलेशन बद्दल बघूया हे सर्व करंट या आकृतीत दिलेले आहे तर हा करंट iAआहे हा iBआहे आणि या नोड C वर हा करंट iCआहे इथे मी iA iBiC दर्शविले नाही कारण ते समजण्या सारखे आहे तर इथे युनिटी पॉवर फॅक्टर मुळे iA30∠0°30 A आहे पॉवर फॅक्टर 0 5 लैगिंग असल्यामुळेi B20∠ 60°10 j17 32Aआहे तर iC50∠ 25 79आहे म्हणजेच ब्रांच 1 चा करंट I1 हा I1iAiBiC3010 j17 3245 j21 7985 j39 11 A आहे म्हणजेच I193 7° A आहे त्याचप्रमाणे ब्रांच 2 चा करंट I2iBiC10 j17 3245 j21 7955 j39

41°आहे आणि I3iC50∠ 25 84° आहे तर ब्रांच पॉवर लॉस हा I12r1I22r2I32r3 अशाप्रकारे असेल इथे I1I2 आणि I3च्या मैग्निटूड आपल्याला माहिती आहे r1r2 r3या सर्व मैग्निटूड आपल्याला माहिती आहे तर ह्या सर्व इथे वापरून जर तुम्ही हे सोडविले तर ते I12r1I22r2I32r3 93 0567 017 kWph अशाप्रकारे असेल हा तुमचा PLoss आहे त्याचप्रमाणे QLoss साठी QLossI12x1I22x2I32x393 0167

303 kVArph आहे म्हणून डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर चे रियल पॉवर आउटपुट मी या इथे PsPPLoss20 41 417 kWph असे बनवले आहे त्याचप्रमाणे रिएक्टिव पॉवर ही QsQQLoss9 3890 692 kVArph अशाप्रकारे असेल त्यामुळे डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर चे kVA आउटपुट हे SPs2Qs221 41729 692223 5079kVAphase आहे तर 3 फेज ट्रान्सफॉर्मर साठी तीन ने गुणाकार केला तर ते 23 50793 70 52 kVA असे होईल पूर्वी आम्ही पाहिले की हे अंदाजे 67 आहे परंतु तेव्हा लॉसेसकडे दुर्लक्ष केले होते परंतु जेव्हा आपण लॉसेस विचारात घेतो तेव्हा ते 70 52 kVA येणार आहे म्हणूनच प्रत्यक्षात पॉवर फॅक्टर हा PsS21 41723 5079 0 911असेल आणि आपल्याला जर या नोड साठी नेमके निराकरण हवे असेल तर VA240∠0° I1Z1240∠0° 93

27°हे अशाप्रकारे येईल तुम्ही हे सर्व कैलकुलेशन तपासा मला आशा आहे की हे सर्व कैलकुलेशन योग्य आहे परंतु तरी तुम्ही ते तपासले पाहिजे तसेच VBVA I2Z2235

48° आहे त्याचप्रमाणे VCVB I3Z3225 7 आहे A B C या सर्व नोड वर आपल्याला व्होल्टेज मिळेल परंतु पूर्वीचे म्हणजेच एंड पॉइंट व्होल्टेज 225 75 होते तर सबस्टेशन मध्ये व्होल्टेज 240 00 होते आणि इथे हे 225 75 आहे तुम्ही जर इथे वजाबाकी केली तर ते 240 0 225 75 14 25 V असेल तर आपण हे कोणतेही इटरेशन न वापरता फक्त व्होल्टेज कॅल्क्युलेशन मधून मिळवले आहे कारण ह्या सर्व करंट व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत आणि या आधी व्होल्टेज ड्रॉप मेथडसाठी आपल्याला व्होल्टेज ड्रॉप हा 14 264 मिळाले आहे तर इथे तो 14 25 येत आहे आणि शेवटी इथे तो 14 264 येत आहे ही अप्राक्समैट मेथड आहे अप्राक्समैट मेथड साठी आपल्याला 14 25 मिळाले आणि इथे हे 14 25 आहे तर या लहान प्रकारच्या सिस्टीमसाठी ते अचूक आहे म्हणूनच डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम साठी अप्राक्समैट फॉर्म्युला वापरला जातो अशाप्रकारे मी तुम्हाला डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम च्या विश्लेषणासाठी अप्राक्समैट मेथड बद्दल कल्पना दिली आहे यानंतर आपण डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमवर कपॅसिटर च्या ऍप्लिकेशन बद्दल बघूया येथे गोष्टी इन्टरिस्टिंगinteresting चित्तवेधक असतील परंतु त्यासाठी तुम्हाला बर्याच गोष्टी समजून घ्याव्या लागतील पुढे जाण्यापूर्वी मी सुरवातीलाच सर्व मूलभूत एक दोन गोष्टी सांगू इच्छितो तर आपण या कोर्समध्ये असलेल्या समस्यांवर विचार करताना शक्य तितक्या समस्या वर्गात सोडवण्याचा प्रयत्न करू जर समजा आपल्याकडे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क असेल तर प्रथम हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की हे सर्व डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये कपॅसिटरच्या वापराबद्दल असेल ऍप्लिकेशन ऑफ कपॅसिटर ऑन डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम या मथळ्या बद्दल आपण नंतर बघू परंतु त्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजेत जरी मोठे उदाहरण घेतले जाऊ शकत नाही परंतु तुम्ही येथेच तुमची संकल्पना स्पष्ट केली पाहिजे तर समजा इथे हे असे आहे पहिली गोष्ट म्हणजे लेगिंग लीडिंग लोड ची संकल्पना त्यानंतर कॅपेसिटरचा वापर करत असल्यामुळे डिस्ट्रीब्यूशन जनरेशन बद्दल आणि ते कशाप्रकारे अंतर्भूत केले जाते याची देखील थोडीफार माहिती असावी उदाहरणार्थ समजा तुम्ही इथे कोणतेही नोड घेत असाल तर समजा हे नोड इथे आहे आपल्या कडील या नोड वर या इथे हे एक लोड आहे आपल्याकडे हे एक लोड आहे किंवा मी हे लोड येथे ठेवू शकतो आणि हा नोड आहे याला आपण i असे म्हणूया समजा आपल्याकडे येथे हा लोड आहे हा लोड PLjQLआहे आता हे लक्षात घ्या की QL0आहे म्हणजेच QL पॉझिटिव्ह आहे परंतु लोड ही पॉवर शोषून घेत आहे इथे बाण खालच्या दिशेने आहे बाण खालच्या दिशेने असणे म्हणजे लोड हा पॉवर शोषक आहे तर जेव्हा QL 0 आहे म्हणजे लोड लेगिंग आहे तर आणि जेव्हा QL 0 आहे म्हणजेच ते वास्तविक लोड म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर लोड आहे तर थोडक्यात आपण त्याला UPF लोड युनिटी पॉवर फॅक्टर लोड म्हणतो आणि जेव्हा QLनिगेटिव्ह म्हणजे QL0 आहे तर हे लिडींग पॉवर फॅक्टर लोड आहे त्यामुळे जेव्हा QL 0 आहे हे लोड लेगिंग पॉवर फॅक्टर लोड आहे जेव्हा QL0आहे हे लोड युनिटी पॉवर फॅक्टर लोड आहे आणि जेव्हा QLनिगेटिव्ह असेल तर ते लिडींग पॉवर फॅक्टर लोड असेल हे सर्व लोड च्या दृष्टिकोनातून आहे असे समजा आपल्याकडे आणखी एक नोड आहे नोड i आहे उदाहरणार्थ समजा या नोड वर हा सोर्स आहेआपल्याकडे असलेला सोर्स हा रिन्युएबल प्रकारचा सोर्स असू शकेल समजा आपण तो AC नेटवर्कशी कनेक्ट करत आहात इथे जे असेल ते अगदी DC सोर्स देखील रूपांतरित केला जाऊ शकेल उदाहरणार्थ सौर PV आपण इन्व्हर्टर वापरुन AC मध्ये रूपांतरित करतो परंतु आपला उद्देश फक्त इतकाच आहे की नेटवर्कमध्ये किंवा कोणत्याही बसमध्ये इंजेक्ट होणारी पॉवर PgjQgअसल्यास याचाच अर्थ तिथे हा बाण वरच्या बाजूस आहे म्हणजेच इथे पॉवर ही इंजेक्ट होणारी आहे अशा परिस्थितीत जर येथे Qg0 आहे याचा अर्थ असा की ह्या इथे जनरेशन हे लैगिंग आहे तर किंवा त्याऐवजी जर ते डिस्ट्रीब्यूटेड जनरेशन असेल तर ते लैगिंग Dgअसेल तरजनरेशन लैगिंग असेल तर इथे हे दोन्ही समान आहे फक्त दिशा निर्देश भिन्न आहेत येथे पॉवर इंजेक्ट केल्या जाते येथे पॉवर शोषल्या जात आहे तर हे Qg0लैगिंग जनरेशन आहे जेव्हा Qg0 आहे तर पॉवर फॅक्टर युनिटी आहे याचा अर्थ असा की तेथे कोणतीही प्रतिक्रियात्मक पॉवर नाही फक्त वास्तविक पॉवर इंजेक्ट केली जात आहे तर हे तुमचे युनिटी पॉवर फॅक्टर जनरेशन आहे त्याचप्रमाणेजेव्हा Qgनिगेटिव्ह असेल तेव्हा हे लिडिंग पॉवर फॅक्टर जनरेशन असते तर इथे हे लैगिंग पॉवर फॅक्टर जनरेशन आहे इथे हे युनिटी पॉवर फॅक्टर जनरेशन आहे आणि हे लिडिंग पॉवर फॅक्टर जनरेशन आहे तर या दोन्ही प्रकरणात गोष्टी समान आहेत फक्त लोडच्या बाबतीत पॉवर शोषून घेतली जाते तर जनरेशन च्या बाबतीत पॉवर इंजेक्ट केली जाते नेटवर्कला पॉवर पुरविली जाते हे असे असल्यास समजा आपल्याकडे एक नोड आहे जेथे लोड P आणि जनरेशन दोन्हीही आहेत लोड आणि जनरेशन दोन्हीही तेथे असलेला एकच नोड असेल तर समजा हा बस बार आहे ही बस i आहे हा इथे लोड आहे हा लोड PLjQLआहे आणि ह्याच बस बार ला हे जनरेशन कनेक्ट आहे हे PgjQgआहे हे इथे PLjQLहे खाली आहे तर PgjQgहे या दिशेने वर आहे आता या दोनचा रीज़ल्टन्ट काय होईल तर या दोघांचा रीज़ल्टन्ट हा खालच्या दिशेने आहे तर समजा ही बस i आहे आणि रीज़ल्टन्ट खालच्या दिशेने असावे कारण मुळात PgjQgहे वरच्या दिशेने आहे आणि तुम्ही ते खालच्या दिशेने घेतले आहे इथे हे रीज़ल्टन्टPL PgjQL Qg अशाप्रकारे आहे तर तिथे हाच आपला रीज़ल्टन्ट आहे तर प्रश्न असा आहे की PL Pgनिगेटिव्ह असू शकते त्यामुळे काही फरक पडणार नाही याचा अर्थ असा की ते पॉझिटिव्ह असू शकते किंवा ते निगेटिव्ह असू शकते तसेच QL Qg देखील निगेटिव्ह असू शकते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यामुळे इथे काही फरक पडणार नाही हे सुद्धा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते परंतु यामुळे काही फरक पडत नाही तर जनरेशन मध्ये काही पॉवर इंजेक्ट केली जाते उदाहरणार्थ हा डिस्ट्रीब्यूटेड जनरेशन DG पॉवर इंजेक्ट करणार आहे तर लोड फ्लो अभ्यासामध्ये ही पॉवर इंजेक्शनची संकल्पना आहे किंवा इतर गोष्टी देखील आपल्याला याच प्रकारे घ्याव्या लागतील आता जर DG ऐवजी ते कॅपेसिटर असेल तर समजा हा तुमचा नोड i आहे हे लोड आहे हे लोड PLjQLआहे आणि हा आपला कॅपेसिटर आहे हा jQCआहे तर हा QCइथे इंजेक्ट केला जात आहे तर याचा रीज़ल्टन्ट अशाप्रकारे आहे ही बस i आहे या दिशेने फक्त PLअसेल कॅपेसिटरच्या रिअल पॉवरचा काही प्रश्नच नाही तर हे PLjQL QC अशाप्रकारे असेल म्हणजे रिएक्टिव्ह पॉवर प्रत्यक्षात कमी होत आहे परंतु PL तसाच राहील याचा अर्थ असा की या एक्सप्रेशन मध्ये जर Pg 0 आणि या एक्सप्रेशनमध्ये QgQCअसल्यास आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल तर याचा अर्थ असा की आपण DG चा विचार केल्यास लोड फ्लो स्टडीज ची संकल्पना अशी असेल जर इथे कॅपेसिटर असेल तर असे होईल म्हणूनच कॅपॅसिटरच्या ऐप्लकेशन च्या आधीच मी तुम्हाला संकल्पना काय असेल हे सांगितले आहे दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुमच्याकडचे नेटवर्क हे रेडियल नेटवर्क आहे आपण इथे आणखी एक नोड घेऊ आधी तुम्ही हे सर्व समजून घ्या नंतर तूम्हाला आढळले की आपण वर्गात सोडविण्याच्या दृष्टिकोनातून इथे अगदी सोप्या गोष्टी घेतल्या आहेत समजा हे आपले सबस्टेशन आहे ही बस 2 बस 3 बस 4 बस 5 बस 6 आहे तेथे 6 बस आहेत आपल्या हेतू प्रमाणे समजा आपण इथे कॅपेसिटर कनेक्ट केलेला आहे तर त्यामुळे इथे QCइंजेक्ट केला जात आहे आपण ते jQC असे बनवित आहोत आणि इथे सर्वत्र लोड आहे हा लोड PL2jQL2 आहे येथे देखील लोड PL3jQL3आहे येथे देखील लोड आहे इथे नोड 4 वर लोड PL4jQL4सोबत कॅपेसिटर देखील कनेक्ट केलेले आहे तर येथे देखील लोड PL5jQL5आहे आणि येथे देखील PL6jQL6 लोड आहे तर त्या प्रकरणात असे असेल तर प्रथम आपण समजले पाहिजे की कॅपेसिटरचा काय परिणाम होईल आता तुम्ही लॉसेस विसरून जा तर इथे 5 ब्रांचेस आहेत इथे 1 2 3 4 5 याप्रमाणे 5 ब्रांचेस आहेत ब्रांच लॉसेस बद्दल विसरून जा असे म्हणू की ब्रांचेस मध्ये लॉसेस च नाहीत आता जर आपण असा विचार केला की इलेक्ट्रिकल इक्विवलेंत काय असेल तर ही ब्रांच 1आहे ही ब्रांच 2आहे नंतर ब्रांच 3 ब्रांच 4 आणि ही ब्रांच 5 आहे तर इथे 5 ब्रांचेस आहेत जर तुम्ही ब्रांच 1 चे इलेक्ट्रिकल इक्विवलेंत घेतले तर P2 हा काय असेल आणि Q2काय असेल ब्रांच 1 किंवा ब्रांच 1 च्या इलेक्ट्रिकल इक्विवलेंत साठी हा P2असेल लोड P द्वारे दिले गेलेले एकूण लोड P2PL2PL3PL4PL5PL6 असेल तर हा P2आहे आता Q2काय असेल तर Q2QL2QL3QL4 QC4QL5QL6 असेल आता जर आपण अशाच प्रकारे लिहित असाल तर मी फक्त Q साठी लिहित आहे तर Q3हाQ3QL3QL4 QC4QL5QL6 आहे आपण Q4 हा Q4QL4 QC4QL5QL6 अशा प्रकारे लिहू तर आपण Q4 पर्यंत अशा प्रकारे लिहिले आहे आता यानंतर आपण Q5QL5QL6 आणि Q6QL6अशा प्रकारे लिहित आहे आता जर आपण इथे लक्ष दिले तर हे कॅपेसिटर जे नोड 4 वर जोडलेले आहे त्यामुळे या QC चा प्रभाव नोड 4 पर्यंत असतो तर इथे Q3 हा QC4चे फंगक्शन आहे Q2 हा सुद्धा QC4चे फंगक्शन आहे Q4 हा सुद्धा QC4चे फंगक्शन आहे परंतु जेव्हा तुम्ही नोड 5 वर येता आणि हा नोड 5 सोडून पुढे जाता याचाच अर्थ आपला Q5QL5QL6 आहे कारण कॅपेसिटर या नोड 5 च्या मागे आहे पुढे नाही आणि Q6QL6 आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा की आपण जेव्हाही कॅपेसिटरला कनेक्ट करता तेव्हा आपण सहजपणे किंवा तत्त्वज्ञानाने सांगू शकतो की हे कॅपेसिटर जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा या QiC QCचा अर्थ असा आहे की येथे देखील करंट iCचे इंजेक्शन चालू आहे याचा अर्थ असा की करंट iC हा कनेक्ट नोड पासून या सर्व नोडस् 2 3 4 मधून या सर्व पॉईंटस् मधून तो सोर्स च्या दिशेने येत आहे दुसऱ्या दिशेने त्याचा काहीही परिणाम होणार नाही याचा अर्थ असा आहे की या नोडला जोडण्यापासून हा कॅपेसिटिव करंट या बाजूला प्रवाहीत होत आहे तर याचा अर्थ असा आहे की या बाजूने नोड 5 आणि 6 हे या कॅपेसिटर मुळे प्रभावित होणार नाही हे मूलभूत तत्वज्ञान आहे याचा अर्थ असा आहे की कॅपेसिटर वापरल्यामुळे ब्रांच लॉसेस कमी होईल कारण तुम्ही जेव्हाही शंट कॅपेसिटर वापरला असेल आणि तर प्रथम सिरीज कॅपेसिटर आहे तुम्ही तो वापरला असेल आपण कॅपेसिटर ऍप्लिकेशनसाठी त्याच्या कडे येणारच आहे सिरिज कॅपेसिटरचा मुख्य हेतू म्हणजे प्रत्येक नोड ची व्होल्टेज मैग्निट्यूड वाढविणे हा आहे हे सिरिज कॅपेसिटरचे कार्य आहे आणि जसे जसे व्होल्टेज वाढते आहे तर पॉवर लॉस हा व्होल्टेज मैग्निट्यूडच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतो आपण पाहिले आहे की ब्रांच चा पॉवर लॉस हा rP2Q2V2 आहे म्हणजे हा व्होल्टेज मैग्निट्यूडच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात आहे तर सिरिज कॅपेसिटर चा उद्देश जरी खूप नाही तरी व्होल्टेज मैग्निट्यूड वाढविणे असा आहे आणि व्होल्टेज मैग्निट्यूड वाढविल्यामुळे पॉवर लॉस हा सुद्धा काही प्रमाणात कमी होईल किंवा शंट कॅपेसिटरच्या बाबतीत मुख्य हेतू असा आहे की पॉवर लॉस हा कमी केला पाहिजे यामुळे पॉवर लॉस कमी होणे आवश्यक आहे परंतु त्याच वेळी आपल्या व्होल्टेज मध्ये देखील थोडा सुधार झाला असे म्हणू शकतो तर याचा प्रभाव हा लॉस कमी करण्यासाठी देखील होतो परंतु येथे या ब्रांचसाठी आणि या ब्रांचसाठी P5 किंवा P6 कम्प्युट करताना कॅपॅसिटर चा कोणताही परिणाम होत नाही म्हणूनच ह्या दोन ब्रांचेस च्या बाबतीत कॅपेसिटीव्ह करंटमुळे पॉवर लॉस होणार नाही इथे केवळ याच ब्रांचेसचेच पॉवर लॉस आहे कारण कॅपेसिटर प्लेसमेंटमुळे जास्त व्होल्टेज वाढणार नाही या कारणामुळे ह्या सर्व नोड 2 3 4 चे व्होल्टेज सुधारणार आहे तर हे व्होल्टेज सुधारल्यामुळे नोड 5 आणि 6 चे व्होल्टेज देखील सुधारेल ब्रांच 4 आणि ब्रांच 5 करिता लॉसेस मध्ये थोडीशी कपात होईल तर हे तत्वज्ञान अशाप्रकारे आहे आता मी या इथून याप्रकारे प्रवाहित होणाऱ्या ह्या करंटला मी iC करत आहे जर तुम्ही ही आकृती वापरत असाल हीच आकृती घेत असाल तर समजा ह्या इथे 1 आहे हा 2 3 4 5 आणि 6 आहे येथे 1 2 3 4 5 6 याप्रमाणे हे 6 नोड आहेत तर कॅपेसिटर हा नोड 4 वर जोडलेला आहे या नोड वर जोडलेला आहे ही ब्रांच 1 ब्रांच 2 ब्रांच 3 आहे तर या ब्रांच 1 मध्ये id1jiq1हा करंट आहे इथे हे करंट चे वास्तविक आणि काल्पनिक घटक आहेत ह्या ब्रांच 2 चा करंटI2 id2 jiq2आहे जर हा लैगिंग असेल तर iq2हा निगेटिव्ह असेल यामुळे काहीही फरक पडणार नाही आणि हा ब्रांच करंट id3 jiq3आहे आणि या ब्रांच 4 साठी id4jiq4आहे आणि हा ब्रांच करंट id5 jiq5आहे हे सर्व वास्तविक आणि काल्पनिक घटकाच्या स्वरूपात आहे आणि या कपॅसिटर चा करंट iCआहे मी तुम्हाला सांगितले आहे की हा करंट इथे अशा प्रकारे प्रवाहित होईल तर शेवटी ह्या ब्रांच चा एकूण करंट प्रत्यक्षात id3j आहे या करंट iCला मी इथे iC4असे लिहीतो कारण हाच करंट इथून प्रवाहित होत आहे जेव्हा हा करंट येथे असेल तेव्हा प्रत्यक्षात हा करंटid2 j असा होईल जेव्हा करंट हा येथे असेल तेव्हा प्रत्यक्षात हा करंट id1 j असेल कॅपेसिटर जोडल्या मुळे इथे हे अशाप्रकारे असेल जर iC40 असेल तर ते आहे तसेच राहील म्हणजेच हा करंट iCअशाप्रकारे सोर्सच्या दिशेने वाहत आहे परंतु या बाजूने लोड वर कॅपिसिटरचा कोणताही परिणाम होणार नाही मी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे नोड 4 पर्यंतच तो प्रभावी होईल परंतु जेव्हा मी येथे येत आहे तेव्हा इथे त्याचा काहीही प्रभाव नाही या बाजूला कनेक्टिंग नोड पासून ते सोर्स पर्यंत त्याचा प्रभाव आहे परंतु जसे जसे आपण कनेक्टिंग नोड पासून सोर्सकडे जाता तर त्यावेळी तिथे सर्वत्र लोड आहे तिथे सर्व जागी लोड आहे याचा अर्थ या ब्रांच 1 मध्ये id1आणि iq1 हे अधिक असतील म्हणूनच iq1 iC4 चा फरक जास्त असेल परंतु जेव्हा आपण येथे ब्रांच 2 वर असाल तर iq2 iC4चा फरक अधिक असू शकेल परंतु iq2 हा कमी होईल कारण काही प्रमाणात iq2हा लोड मध्ये वापरल्या जाईल तर करंट हा काही प्रमाणात लोड मध्ये वापरल्या जाईल म्हणून तो कमी होईल परंतु जेव्हा कॅपेसिटरच्या अगदी जवळ असते तेव्हा हा iq3 iC4 फरक कमी होईल याचा अर्थ असा की जेव्हा आपण कोणत्याही नेटवर्कमध्ये कॅपेसिटर कनेक्ट करत असाल तेव्हा त्याचा प्रभाव स्थानिक असतो याचा अर्थ असा की डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमच्या ज्या ब्रांचेस कॅपेसिटर जोडणी पॉईंटच्या अगदी जवळ आहेत त्यांची लॉस रिडक्शन क्षमता अधिक असेल हे एक छोटेसे नेटवर्क आहे परंतु आपण मोठे नेटवर्क घेत असाल तर त्या नेटवर्क मध्ये सोर्सच्या दिशेने जात असताना या फरकामध्ये फारशी घट होणार नाही तर लॉस रिडक्शन कमी होईल परंतु शंट कॅपेसिटर कनेक्शनच्या आसपास लॉस रिडक्शन जास्त होईल तर असे होणे ही एक सामान्य गोष्ट आहे आधी आपण सोप्या गोष्टी बघूया कारण वर्गात उदाहरणामध्ये संगणकाच्या मदतीशिवाय आपण या सर्व गोष्टी दर्शवू शकत नाही कारण आपल्याला हे सर्व दर्शवायचे असल्यास मोठे नेटवर्क आवश्यक आहे परंतु केवळ एक गोष्ट लक्षात ठेवा की शंट कॅपॅसिटरचा प्रभाव त्याच्या जवळच जास्त असतो म्हणजेच कॅपॅसिटरच्या जवळपास पॉवर लॉस रिडक्शन जास्तीत जास्त असेल परंतु आपण जसे जसे कॅपॅसिटर पासून दूर जाऊ लॉस रिडक्शनचे टक्केवारीतील प्रमाण कमी होईल आणि शंट कॅपेसिटर चा मुख्य हेतू पॉवर लॉस कमी करणे असेल आणि त्यामुळे जास्त नाही पण व्होल्टेज परिमाणात सुधारणा होईल कारण तेथील प्रत्येक ब्रांच मध्ये करंट कमी असेल त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप देखील कमी असेल म्हणूनच काही प्रमाणात व्होल्टेज देखील सुधारेल तर हे यामागचे मूलभूत तत्वज्ञान आहे पुढे मी यासाठी एक लहान उदाहरण तपशीलवार पणे घेईन